मॅथेमॅटिक्स I म्हणजे अभियांत्रिकी गणित I वरील व्याख्यानात आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 30 आहे आणि आपण डबल इंटिग्रल्स वर आपली चर्चा चालू ठेवू आणि आज आपण डबल इंटीग्रल असलेल्या काही उपयोगांबद्दल बोलत आहोत तर प्रॉब्लेम क्रमांक 1 सह प्रारंभ करू डबल इंटीग्रल वापरून या पॅरोबोला आणि y x या लाईनने जोडलेल्या रिजनची एरिया काढू येथे आपल्याकडे दोन कर्व्ह आहेत एक पॅराबोला आणि दुसरे म्हणजे सरळ लाईन y x आहे तर येथे या दोन कर्व्हनी वेढलेली एरिया आपल्याला डबल इंटीग्रल वापरून शोधायची आहे मागील व्याख्यानात आधीपासून चर्चा केलेली अशी कल्पना होती की आपण या रिजनवरील कॉन्स्टंट फंक्शन 1 सहजपणे इंटीग्रेट करू आणि नंतर या दोन कर्व्हनी वेढलेली एरिया मिळवू शकतो तर आपल्याकडे हे दोन कर्व्ह yx या लाईनच्या बरोबरीचे आहेत आणि हे y हे पॅराबोलाच्या समान आहे आणि मग आपल्याला हा छेदणारा पॉईंट मिळावावा लागेल जे या प्रकरणात अगदी सोपे आहे तर आपल्याकडे y आणि yx असे दोन कर्व्ह आहेत तर y x हे आपल्याला छेदन पॉईंट देईल तर x 0 आहे तर आपल्याला x 0 आणि x 1 हे दोन पॉईंट मिळतील आणि संबंधित y अर्थातच आपल्याला सहज मिळेल तर येथे x 0 हा पॉईंट आहे जिथे आपल्याकडे y 0 आहे दुसरा पॉईंट येथे आहे जिथे x 1 आणि y 1 आहे तर हे दोन पॉईंट आहेत आणि आता या दोन कर्व्हनी वेढलेल्या या भागाची एरिया मोजू तर आपल्याला आता लिमिट शोधण्याची आवश्यकता आहे तर या इंटीग्रल लिमिट प्रथम आपण x च्या दिशेने आणि नंतर y च्या दिशेने गेलो याने काही फरक पडत नाही तर प्रथम आपण y च्या दिशेने आणि नंतर x च्या दिशेने घेऊ तर y च्या दिशेने आपल्याकडे हा कर्व्ह ते तो कर्व्ह अशा लिमिट आहेत आणि या लाईन x 0 ते x 1 या सर्व जोडलेल्या भागात आहेत तर येथे ही कर्व्ह y आहे आणि वरील येथे y x आहे तर y च्या दिशेने आपण या कर्व्हवर आत जात आहोत y आहे आणि या कर्व्हने y x जी सरळ लाईन आहे बाहेर पडत आहोत तर येथे y ची लिमिट y ते y x इतकी आहे आणि अशा लाईन x 0 ते x 1 आहेत तर हे इंटीग्रल आपल्याला या दोन कर्व्हनी वेढलेल्या इंटिग्रल रिजनची एरिया देईल तर आता आपल्याला फक्त या इंटिग्रलची गणना करणे आवश्यक आहे जे आपल्याला या दोन कर्व्हनी वेढलेल्या इंटिग्रल रिजनची एरिया देईल तर येथे बाह्य आपण 0 ते 1 ठेवू आणि अंतर्गत y च्या संदर्भाने ठेवले आहे तर आपल्याला y आणि नंतर ते x ही लिमिट मिळेल आणि नंतर येथे dx आहे तर ही 0 ते 1 असेल आणि y ची अप्पर लिमिट x आणि लोअर लिमिट असेल तर x आणि नंतर आपल्याकडे येथे dx आहे आणि आता आपण पुन्हा एक इंटीग्रल इंटीग्रेट करू शकतो तर येथे आपल्याला आणि मिळेल आणि त्या लिमिट 0 ते 1 होतील म्हणून येथे ही अप्पर लिमिट बदलल्यास लोअर लिमिट 0 वर जाईल तर आपल्याकडे आहे तर हे आपल्याला देईल हे पॅराबोलाने आणि सरळ लाईनने वेढलेल्या इंटिग्रल रिजनची एरिया आहे तर हे या इंटीग्रलचे उत्तर आहे

तर आपण जरासे कठीण असे आणखी एक उदाहरण घेऊ डबल इंटीग्रल वापरुन पॅराबोला आणि y x 2 या लाईनीने वेढलेल्या इंटिग्रल रिजनची एरिया शोधा येथे आपल्याकडे y x ऐवजी y x 2 लाइन आहे तर या प्रकरणात पुन्हा आपल्याकडे एक पॅराबोला आहे आणि नंतर y x ऐवजी y x 2 लाइन आहे तर आपल्याकडे हे y x 2 लाईन आहे येथे हा इंटरसेप्ट x0 आणि y2 ला असेल आणि x 1 असेल तर येथे y 1 आहे तर पुन्हा हे इंटरसेप्ट तर y आणि y x 2 आहे तर हे समीकरण सोडवून आपण हे x 2 किंवा 0 असे मिळवू तर हे आपल्याला x 2 आणि x 1 बरोबर 0 असे देईल तर x 1 आणि x 2 आहे तर आपल्याकडे हे दोन पॉईंट आहेत जिथे हे दोन कर्व्ह एकमेकांना छेदतात तर एक नेमके हे आहे दुसरे येथे या ठिकाणी येथे जेव्हा x2 असेल y4 होईल तर 24 हा पॉईंट आहे आणि नंतर 1 आणि 1 हा पॉईंट येथे आहे आणि आपण या दोन कर्व्हद्वारे बाउंडेड एरिया मोजत आहोत आता पुन्हा तोच विचार की y च्या दिशेने आपण या कर्व्ह कडून या लाईनकडे जात असतो आणि x च्या दिशेने हलवित असतो तर हे y च्या दिशेने आहे जे या y कर्व्ह पासून ते y x 2 पर्यंत असते आणि नंतर ही लाईन या x 1 ते x 2 पर्यंत जाईल तर या दोन कर्व्हद्वारे बाउंडेड ही एरिया आपण या इंटिग्रलची गणना करू इंटिग्रेन्ड 1 आणि नंतर dy dx आहे अंतर्गत y ची लिमिट या y या पॅराबोला ते y x 2 या लाईनपर्यंत असेल आणि आता x साठी चर्चा केल्याप्रमाणे आपण 1 ते 2 पर्यंत घेऊ जेणेकरून आपण सहजपणे इंटीग्रेट करू आणि नंतर या दोन कर्व्हद्वारे बाउंडेड एरिया आपल्याला मिळेल

तर आता आपण या एरियासाठी आणखी एक उदाहरण घेऊ डबल इंटीग्रल वापरून xy 2 आणि y 4 या तीन कर्व्हनी बाउंडेड एरिया निश्चित करा तर या सर्व कर्व्हचे आलेख पाहू तर आपल्याकडे येथे y 4 ही x ऍक्सिसशी समांतर सरळ लाईन आहेत आपल्याकडे हा पॅराबोला y आणि आपल्याकडे xy 2 आहे तर जसे x हा 0 च्या जवळ येत आहे हे इन्फिनिटीवर जाईल आणि हा y येथे 0 वर जाईल आणि x हा इन्फिनिटीकडे जात आहे येथे आपल्याकडे हा कर्व्ह xy 2 आहे आणि नंतर येथे आपल्याकडे y आहे आणि ही सरळ लाईन y 4 आहे तर या तीन कर्व्हद्वारे बाउंडेड एरिया हा येथे अचूक असेल तर हा एरिया आपण आता डबल इंटीग्रलच्या मदतीने मोजणार आहोत तर यात आपण प्रथम x ऍक्सिस आणि नंतर y ऍक्सिस कडे जाऊ शकतो परंतु जर आपण प्रथम x ऍक्सिस पहायला गेलो तर तर या दिशेने जर आपण प्रथम x च्या दिशेने इंटीग्रल घेतले तर काय होईल आपण या कर्व्हमधून जात आहोत जे xy 2 आहे ते या y पर्यंत जात आहोत आणि या दिशेने आपण y वरून जाऊ या पॉईंटपासून आपण आता y4 या इंटरसेक्शन पॉईंट पर्यंत मोजू परंतु जर आपण प्रथम x च्या दिशेने फिक्स केले तर जर आपण प्रथम x च्या दिशेने फिक्स केले तर अडचण अशी असेल की या कर्व्हवरून लाईनकडे नेहमी जाणे परंतु या पॉईंटपर्यंत यापुढे या y या पॅराबोलावरुन त्या लाईनपर्यंत जाईल तर आपल्याला हे इंटीग्रल दोन रिजनमध्ये विभाजित करावे लागेल एक ते यापैकी एक असेल आणि इतर एक हे असेल तर त्याऐवजी जर आपण x च्या संदर्भात प्रथम विचार केला तर ते सोपे होईल कारण त्या बाबतीत आपल्याला डोमेन तोडण्याची गरज नाही आपण या कर्व्ह पासून या कर्व्हकडे नेहमी आणि या y च्या दिशेने जाऊ तर आपल्याला या xy 2 च्या इंटरसेक्शन पॉईंटची गणना करणे आवश्यक आहे तर xy 2 आणि दुसरे y आहे तर आपण येथून y ची व्हॅल्यू बदलतो जी आहे आणि x 2 होईल आणि y आहे याचा अर्थ y1 तर येथे लाईन y 4 आहे तर y च्या दिशेने आपण 1 ते 4 पर्यंत जाऊ आणि x च्या दिशेने या xy 2 ते y पर्यंत जाऊ तर हे इंटीग्रल लिहू तर x च्या आतील आणि बाहेरील y च्या बाबतीत तर आतील बाबीसाठी आपण या पासून पुढे जात आहोत याचा अर्थ असा की x आहे आणि त्यांची वरची सीमा या ने दिली जाईल बरोबर 4 y आहे म्हणजे आहे तर येथे आणि y साठी आपण 1 ते 4 वर जाऊ तर हा तीन कर्व्हनी बाउंडेड एरिया आहे आपण या इंटिग्रलची गणना करू शकतो तर हे करूया आता हे इंटीग्रल आहे जे आपल्याला आता मोजायचे आहे तर आतील बाजूचे म्हणून आपण बाह्य y 1 ते 4 निश्चित करतो प्रथम आतील x च्या बाबतीत तर आपण ही 3 उदाहरणे पाहिली आहेत जिथे आपण कर्व्ह किंवा कधीकधी या दोन कर्व्ह किंवा तीन कर्व्हनी बाउंडेड एरिया मोजलेली आहे तर या प्रकरणात हे तीन कर्व्हनी वेढलेले आहे आणि आपल्याकडे अजून एक उपयोग आहे ज्याबद्दल आपण आधीच चर्चा केली आहे ती म्हणजे सॉलिडचे व्होल्युम डबल इंटीग्रल्स वापरुन z xy च्या खाली असलेल्या सॉलिडचे व्होल्युम हे आणि x ऍक्सिसने जोडलेल्या रिजनमध्ये सापडेल तर येथे डबल इंटीग्रल्स वापरुन आपल्याला या zxy च्या खाली असलेल्या सॉलिडचे व्होल्यूम शोधायचे आहे तर आपल्याकडे हा z xy या रिजनच्या xy पृष्ठभागाच्या बरोबरीने आहे जो पॅरोबोलाने बंद आहे पुन्हा y आणि x 1 आणि x 2 आहे तर हे तीन कर्व्ह पुन्हा आहेत आणि x ऍक्सिसपुढे एक ऍक्सिस आहे तर येथे प्रथम आपण डोमेनमधील रिजन काय आहे ते पहावे लागेल आणि नंतर आपल्याकडे येथे फंक्शन पृष्ठभाग z xy आहे तर आपल्याला x y प्लेनमधील पृष्ठभागाच्या खाली आणि या संलग्न रिजनाच्या खाली सॉलिडचे व्होल्यूम शोधायचे आहे तर आपल्याला नेहमीप्रमाणे या रिजनाचे रेखाटन करावे लागेल तर आपल्याकडे पॅरोबोला आणि नंतर या तीन लाईन आहेत तर आपल्याकडे हा पॅरोबोला आहे जो आता इतर दिशेने आहे आणि y आहे तर जेव्हा x 0 आहे y 4 आहे तर व्हर्टेक्स येथे आहे तर आपल्याकडे हे y हा पॅरोबोला आहे आपल्याकडे x 1 आहे ही लाईन x 1 बरोबर आहे आणि आपल्याकडे x 2 तर ही लाईन आहे येथे आणि नंतर आपल्याकडे x ऍक्सिस आहे तर या चारही कर्व्हनी वेढलेला रिजन हा आहे तर हा भाग समान असूनही चार कर्व्हनी बांधलेला रिजन आहे तर x 2 हे पॅराबोला आणि या लाईनच्या छेदन पॉईंटच्या या पॉईंटमधून अगदी तंतोतंत जात आहे जरी आपण हे x 2 काढून टाकले तरीही हा रिजन समान असेल तर आता आपल्याला हा पॉईंट मिळविणे आवश्यक आहे तर x 1 आहे तेव्हा हे अगदी स्पष्ट आहे तर जेव्हा x 1 असेल तर y 3 असेल या पॉईंटवर y आहे आणि x 2 आहे आणि y 0 आहे तर आता आपल्याला फक्त लिमिट ठेवण्याची आवश्यकता आहे आणि फंक्शन xy होईल तर हे आपोआप हे आपल्याला पृष्ठभागाद्वारे आणि या xy प्लेनाद्वारे खाली असलेल्या सॉलिडचे व्होल्यूम देईल तर ही लिमिट पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याकडे दोन्ही शक्यता आहेत ज्यात आपण प्रथम x च्या दिशेने जाऊ शकतो किंवा आपण प्रथम y च्या दिशेने जाऊ शकतो तर आपण x च्या दिशेने जाऊया आणि नंतर आतील इंटिग्रलसाठी जाऊया आणि मग ही लाईन त्या ठिकाणाहून त्या पॉईंटकडे जाईल तर dx आणि dy या बाह्य भागासाठी इंटिग्रण्ड xy असेल कारण जर आपण xy ऐवजी पुन्हा हे ठेवले तर आपल्याला या रिजनची एरिया मिळेल जी आकृतीत दाखवले आहे अन्यथा आपल्याला हे सॉलिड मिळेल तर आता x च्या लिमिटसाठी आपण x 1 या लाईनकडे जात आहोत तर आपण नेहमी येथे x वरुन 1 आणि एक्झिट पॉईंटवर डोमेनमध्ये प्रवेश करत आहोत हा पॅराबोला y आहे तर आपण हे x असे देखील लिहू शकतो तर आतील x साठी आपण 1 वरून वर आणि बाहेरील y मधून आपण या लाईनवरून त्या लाईनकडे जात आहोत म्हणजेच y 0 ते y 3 आहे तर आता हे इंटीग्रल आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि हे आपल्याला खाली असलेल्या सॉलिडचे व्होल्यूम देईल की पृष्ठभाग z xy आहे जे या इंटीग्रलचे इंटिग्रण्ड आहे तर मग या इंटीग्रलची व्हॅल्यू काढूया म्हणून आपण नुकतीच हे लिमिट पाहिले आहे तर x 1 ते आहे आणि y 0 ते 3 आहे आणि प्रथम हे x च्या बाबतीत इंटीग्रेट करू तर x च्या संदर्भात v हे व्हॉल्यूम आपल्याला प्रथम इंटीग्रेट करावे लागेल म्हणजेच हे असेल तर हे y आणि 2 आहे आणि आपल्याकडे आहे आणि या लिमिट 1 ते 4 y आणि बाह्य इंटीग्रल y आहे तर हे 0 ते 3 आणि आहे तर येथे 4 y 1 जे 0 ते 3 असेल तर येथे हे 3 y आहे तर बाहेर आणि नंतर म्हणजेच इंटिग्रन्ड आणि dy तर आपल्याकडे आणि 0 पासून 3 पर्यंत y मधील इंटीग्रल आणि हा वेक्टर अर्धा आहे तर अर्धा इंटीग्रल 3 y आहे तर आणि लिमिट 0 ते 3 तर आणि नंतर अप्पर लिमिट 3 आणि लोअर लिमिट 0 असेल तर आणि हा येथे 9 3 आणि नंतर 27 तर जे पुन्हा 9 आहे येथे आणि आणि नंतर 9 आहे तर हे 18 आहे आणि मग आपल्याकडे तेथे 27 आहे तर आपल्याला 9 मिळेल आणि नंतर हे भागिले 4 आहे तर आपल्याला या व्होल्यूमची व्हॅल्यू मिळाली जी y xy च्या पृष्ठभागाच्या खाली आहे आणि पॅरोबोला आणि या तीन लाईननी जवळ असलेल्या रिजनपेक्षा जास्त आहे तर या इंटीग्रलाचे उत्तर असे आहे तर आपण आणखी एका उदाहरणाबद्दल चर्चा करण्यासाठी पुढे गेलो जिथे आपण प्लेनमध्ये बेस असलेल्या सॉलिडचे व्होल्यूम मोजू आणि तो पॅराबोलाने बाउंडेड आहे तर हा पॅराबोला नाही येथे चार कर्व्हनी बाउंडेड एरिया आहे ते कर्व्ह म्हणजे xy 1 y x y 0 आणि y 8 आहे तर या प्रकरणात पुन्हा आपल्याकडे हे कर्व्ह काढणे आवश्यक आहे तर त्यापैकी तीन लाईन आहेत आणि नंतर xy 16 आहे आपल्या आधीच्या आकृतीमध्ये अशाच प्रकारचा ग्राफ आहे तर ही स्थिती अशी आहे की आपल्याकडे ही xy 16 आणि नंतर ही लाईन yx आहे आपल्याकडे y0 आणि x 8 आहे तर चार कर्व्ह आहेत आणि या चार कर्व्हनी वेढलेला रिजन आहे आता आपण या चार कर्व्हनी वेढलेल्या रिजनच्या वर आणि xy 1 च्या खाली असलेल्या सॉलिडचे व्होल्यूम मोजू ज्याचा हा बेस आहे आणि येथील zx हे प्लेन आहे हे फंक्शन आहे हा पृष्ठभाग z x आहे तर आपला इंटिग्रेन्ड आता x होणार आहे तर पुन्हा अशी परिस्थिती आहे की आपण एकतर y च्या दिशेने जाऊ शकतो किंवा आपण x च्या दिशेने जाऊ शकतो परंतु कोणत्याही परिस्थितीत आपल्याला डोमेन खंडित करावा लागेल कारण आपण x च्या दिशेने प्रथम गेलो तरीही तर या पॉईंटपर्यंत वेगळी परिस्थिती आहे आणि त्या नंतर y x कडून हा x a मधून बाहेर पडतो किंवा जर आपण प्रथम y च्या दिशेने सेट केले तर तर आपल्याकडे हे दोन रिजन पुन्हा आहेत जे y0 जो yx ने दिला आहे आणि नंतर 4 ते 8 पर्यंत आपल्याकडे हे वेगळा कर्व्ह आहे मग हा पॉईंट काय आहे तर हा छेदनपॉईंट आहे जो देखील महत्त्वपूर्ण आहे हे y x आहे आणि हे xy 16 आहे तर यातून आपल्याला मिळेल तर x म्हणजे 4 आहे आणि स्वाभाविकच हा y 4 आहे तर येथे असा पॉईंट आहे तर प्रथम आपण y च्या दिशेने आणि नंतर x च्या दिशेने जाऊ तर आता आपल्याकडे प्रथम y च्या दिशेने आणि नंतर x च्या दिशेने असे दोन इंटीग्रल असणे आवश्यक आहे आणि इंटिग्रन्ड x आहे तर y च्या दिशेने तथापि या त्रिकोणाच्या पहिल्या रिजनची रेंज y0 वरुन yx वरुन व नंतर x साठी आपण या पॉईंटपासून या पॉईंटकडे जाऊ म्हणजेच 0 ते 4 नंतर दुसरे 4 ते 8 नंतर आपला x या 4 ते 8 पर्यंत बदलू शकतो आणि आता y साठी पुन्हा तीच कर्व्ह y 0 आहे पण आता ते xy 16 आहे तर हे y इतके आहे आणि नंतर आपल्याकडे पुन्हा dy आणि dx आहेत तर हे इंटीग्रल आपण येथे गणना करू तर प्रत्येक इंटीग्रल सोपा आहे प्रथम 0 ते 4 आणि नंतर y च्या संदर्भात आहे तर x जसा आहे तसाच आहे आणि y च्या संदर्भात आपल्याला तिथे x मिळेल तर आपल्याकडे येथे dx 4 ते 8 x आणि पुन्हा y आहे तर अप्पर लिमिट आपल्याला देईल आणि मायनस 0 देईल तर हे दोन इंटीग्रल आहेत प्रथम एक म्हणजे तर आपल्याला आणि लिमिट 0 ते 4 आणि नंतर आपल्याकडे 16 आणि नंतर x असतील तर 8 4 तर आपल्याला तेथे 4 इंटीग्रल व्हॅल्यू मिळेल तर येथे आणि प्लस 64 आहे जर मी कॉमन घेतले तर हे म्हणजे म्हणजे मिळेल तर या प्लेनच्या खाली असलेल्या सॉलिडचे व्होल्यूम z x आणि त्या भागाच्या xy 1 आणि y 2 आहे xy 0 आणि x 8 असेल तर ते चे व्हॅल्यू आहे आणि आता आजच्या व्याख्यानाचे शेवटचे उदाहरण तर आपल्याला अशा सॉलिडचे व्होल्यूम गणन करायचे आहे ज्याचा बेस xy प्लेन आहे परंतु आता येथे आपल्याकडे पॅराबोला आहे y आहे आपल्याकडे सरळ लाईन y 3x आहे आणि आपल्या वरच्या बाजूला प्लेन z x 4 आहे तर पुन्हा तसाच प्रॉब्लेम तर इंटिग्रन्ड x 4 असेल आणि रिजन या y ते y 3x पर्यंत मोजला जाईल तर या लाईन आहेत तर कर्व्ह y 3x आहे आणि हा पॅराबोला आहे आपण यापूर्वीही समान रिजन पाहिलेला आहे तर आता हाच तो रिजन आहे जिथे आपल्याला z x 4 या प्लेन खालील सॉलिडचे व्होल्यूम गणन करायचे आहे हे इंटरसेक्शन पॉईंट काय आहे तर आता आपल्याकडे y आणि y 3x आहे तर मी तिथे 3x आणि नंतर ठेवेन तर आपल्याकडे किंवा x 4 आणि म्हणून 0 आहे तर x 1 आणि x 4 आहे तर हे दोन पॉईंट आहेत तर येथे आपल्याकडे x 1 आहे आणि त्या अनुषंगाने आपण या y 3x आणि x 4 मिळवू शकतो तर या y च्या संबंधित 12 असेल आणि येथे y 3x म्हणजे 3 होईल तर हे पॉईंट आहेत आणि आता आपल्याला इंटीग्रेट करायचे आहे तर आपल्याला इंटीग्रल लिहावी लागतील आणि आपण प्रथम x च्या दिशेने किंवा y च्या दिशेने इंटीग्रेट करू शकतो तर प्रथम y च्या दिशेने इंटीग्रेट करू कारण ते अधिक सोपे होईल तर या y च्या दिशेने नेहमीच या लाईनमधून एंट्री होईल आणि या पॅराबोलामधून बाहेर पडेल याचा अर्थ हे y आणि नंतर dx तर y हा 3x पासून या पॅराबोलापर्यंत जाईल म्हणजे y आणि x ची लिमिट 4 ते 1 पर्यंत असेल तर हे इंटीग्रल आपल्याला गणना करणे आवश्यक आहे आणि इंटिग्रेन्ड x 4 असेल आणि एकच इंटीग्रल आहे कारण येथे संपूर्ण रिजन व्यापला आहे ही लाईन नेहमी या लाईनमधून एंट्री करत आहे आणि त्या पॅराबोलामधून बाहेर पडत आहे तर x साठी आपण 4 ते 1 पर्यंत घेतले आहे तर व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला फक्त साधा इंटीग्रल इंटीग्रेट करणे आवश्यक आहे तर या प्रकरणात हे डबल इंटीग्रलच्या दृष्टीने व्होल्यूम आहे जे सोपे इंटीग्रन्ड आहे जे आपण इंटीग्रेट करू शकतो आणि येथे गणनेनंतर व्हॅल्यूज म्हणून येत आहेत हे सोपे इंटीग्रल आहे जे कोणीही सहज मोजू शकते तर आज आपण काय पाहिले आहे की या डबल इंटिग्रलचे उपयोग प्रामुख्याने एरियाची गणना आणि व्हॉल्यूमची गणना करण्यासाठी करतात नंतरच्या व्याख्यानात आपल्याला आणखी एक उपयोग दिसेल ज्यामध्ये आपण पृष्ठभागाची एरिया देखील मोजू शकतो तर आता आपण केवळ फंक्शनच्या डोमेनची एरिया मोजली आहे आणि नंतर डबल इंटीग्रल वापरुन आपण दिलेल्या पृष्ठभागाच्या एरियाची गणना करू शकतो पण एरियाची गणना आणि व्हॉल्यूमची गणना हा सरळ सोपा उपयोग होता जो आज आपण पहिला हे संदर्भ व्याख्याने तयार करण्यासाठी वापरले जातात खूप खूप धन्यवाद